या माॅड्यूल मध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या माॅड्यूलमध्ये आपण ऑसिलेशन साठी क्रायटेरिया रिक्वायरमेंट बघितला तसेच आपण बरखासेन क्रायटेरिया समजून घेतला आहे बरोबर आता या मॉड्यूल मध्ये आपण ऑसिलेटर चे वर्गीकरण अभ्यासणार आहोत इथे जर तुम्ही स्क्रीन वर बघत असाल तर तुमच्या असे लक्षात येईल की आपण आउटपुट वेव फॉर्म च्या नेचर वरून ऑसिलेटर चे वर्गीकरण करू शकतो इथे आपण रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी इत्यादी मापदंड वापरली आहेत आउटपुट वेव फॉर्म च्या नेचर मध्ये रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी इत्यादी मापदंड वापरली आहेत इथे वर्गीकरण सर्किट कंपोनेंट्स ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी फीडबॅक यांच्यावरून केले आहे बरोबर इथे तुम्ही बघू शकता की ऑसिलेटर चे वर्गीकरण कशाप्रकारे केले आहे हे खूपच सोपे आहे आउटपुट वेव फॉर्म वरून ऑसिलेटर चे सायन्यूसॉइडल आणि नॉन सायन्यूसॉइडल असे प्रकार पडतात याचाच अर्थ एक तर हा आपल्याला आउटपुट ला साईन वेव देईल किंवा देणार नाही म्हणजे तेव्हा तो स्क्वेअर वेव किंवा ट्रायअंगुलर वेव देईल म्हणजे तो साईन वेव सोडून दुसरी कोणतीतरी वेव देईल म्हणूनच याला सायन्यूसॉइडल किंवा नॉन सायन्यूसॉइडल असे म्हणू शकतो बरोबर सायन्यूसॉइडल ऑसिलेटर आउटपुट ला शुद्ध साईन वेव देतो तर नॉन सायन्यूसॉइडल ऑसिलेटर आउटपुट ला ट्रायअंगुलर triangular किंवा स्क्वेअर वेव देतो हे खूपच सोपे आहे बरोबर आता सर्किट कंपोनेंट्स च्या वापरावरून ऑसिलेटर ला RC ऑसिलेटर म्हणजेच जो रजिस्टर आणि कॅपॅसिटर चा वापर करतो असे म्हणतात ज्या ऑसिलेटर ला इंडक्टर आणि कॅपॅसिटर ची आवश्यकता असते त्याला LC ऑसिलेटर म्हणतात इथे इंडक्टर L आणि कॅपॅसिटर C असा आहे काही ऑसिलेटर क्रिस्टल चा वापर करतात त्यांना क्रिस्टल ऑसिलेटर असे म्हणतात तर सर्किट कंपोनेंट्स वरून ऑसिलेटर चे वर्गीकरण लक्षात ठेवणे सोपे आहे आता आपण ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी वरून ऑसिलेटर चे वर्गीकरण पाहूया ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी वरून ऑसिलेटर चे लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर LF आणि हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर RF असे दोन प्रकार पडतात RC ऑसिलेटर चा लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर म्हणून वापर केला जातो तर LC ऑसिलेटर चा हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर म्हणून वापर केला जातो तर फ्रिक्वेन्सी नुसार लो फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर हे साहजिकपणे RC ऑसिलेटर असतात आणि हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर LC ऑसिलेटर असतात इथे आपण ऑसिलेटर चे कंपोनेंट्स वरून आणि आउटपुट वेव फॉर्म वरून वर्गीकरण बघितले आहे आता आपण तो फीडबॅक चा वापर करतो की नाही यावरून त्याचे वर्गीकरण करू तर फीडबॅक वरून जे ऑसिलेटर पॉझिटिव्ह फीडबॅक चा वापर करतात त्यांना फीडबॅक टाईप ऑसिलेटर म्हणतात आणि जे ऑसिलेटर कोणत्याही फीडबॅक चा वापर करत नाहीत त्यांना नॉन फीडबॅक टाईप ऑसिलेटर असे म्हणतात नॉन फीडबॅक ऑसिलेटर ओसीलेशन्स जनरेट करण्यासाठी कॅरेक्टरस्टिक च्या निगेटिव्ह रजिस्टर रिजन चा वापर करतात UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर हे नॉन फीडबॅक टाईप ऑसिलेटर चे उदाहरण आहे हे ऑसिलेटर च्या वर्गीकरणाचे प्रकार आहेत आता इथे आपण पहिला ऑसिलेटर बघणार आहोत जो आपला RC फेज शिफ्ट ऑसिलेटर आहे तर RC फेज शिफ्ट ऑसिलेटर काय आहेत RC फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये ऍम्प्लिफायर आणि कॅपॅसिटर आणि रजिस्टर पासून बनलेला फीडबॅक नेटवर्क असतो RC सर्किट तुम्ही इथे पाहू शकता आता आपण पाहू की Vo काय आहे इथे पॉझिटिव्ह फेज अँगल असे दर्शवतो की करंट वोल्टेज ला फेज अँगल ने किंवा अँगल फाय ने लीड करत आहे आता VoIR बरोबर आणि आउटपुट वोल्टेज Vo रजिस्टर च्या एक्रॉस ड्रॉप होतो हा करंटशी इन फेज आहे कारण आउटपुट वोल्टेज इनपुट वोल्टेज ला अँगल फाय ने लीड करतो सहजपणे फाय ला सर्किट चा फेज अँगल म्हणतात आणि हा R आणि C व अवलंबून असतो तर या सगळ्या वरून आपण काय शिकलो आहोत इथे करंट अप्लाइड वोल्टेज ला अँगल फाय ने लीड करतो म्हणजेच जेव्हा C R शी तुलना करता खूप मोठा असेल तेव्हा फेज अँगल 90 degree कडे झुकतो इथे एक R आणि एक C आहे जेव्हा C खूप मोठा असतो तेव्हा माझी फेज शिफ्ट 90 degree असते पण प्रॅक्टिस मध्ये आपण अशा व्हॅल्यू सिलेक्ट करतो की आपल्याला RC 60 degree फेज शिफ्ट देतो इथे आपण अशा व्हॅल्यू निवडतो की एक RC आपल्याला 60 degree फेज शिफ्ट देतो तर जर मला एक RC हवा असेल तर तो 60 degree असेल जर माझ्याजवळ इन्वर्तींग ऍम्प्लिफायर असेल तर मी सिग्नल आपलाय केल्यावर माझे आउटपुट 180 degree आऊट ऑफ फेज असेल हा 0 आणि हा 180 degree आहे याचा अर्थ माझ्या फीडबॅक ने पुढची 180 degree फेज शिफ्ट दिली पाहिजे अशाप्रकारे माझा फीडबॅक सिग्नल 0 degree असेल हे आपण इथे शिकलो आहोत मागच्या स्लाईड नुसार एक RC आपल्याला 60 degree फेज शिफ्ट देतो तर इथे आपल्याला 180 degree होण्यासाठी किती RC लागतील खूप सोपे आहे बरोबर 60 into 3 180 degree याचा अर्थ आपल्याला 3 R आणि 3 C लागतील हेच या स्लाईड मध्ये दाखवलेले आहे इथे आपण पुन्हा एकदा बघू जर ऍम्प्लिफायर 180 degree फेज शिफ्ट देत असेल तर बरखासेन क्रायटेरिया चे समाधान करण्यासाठी आपल्या फीडबॅक नेटवर्क ने 180 degree फेज शिफ्ट दिली पाहिजे कारण बरखासेन क्रायटेरिया नुसार आपण जो आउटपुट फीडबॅक पुन्हा इनपुट ला देतो तो 0 degree किंवा 360 degree इन फेज असला पाहिजे म्हणून फेज शिफ्ट ऑसिलेटर मध्ये 3 RC विभाग सर्किट कॅस्कॅडींग ने जोडलेले असतात इथे प्रत्येक विभाग 60 degree ची फेज शिफ्ट देतो म्हणून एकूण फेज शिफ्ट 180 degree बनते हेच आपण इथे अभ्यासले आहे बरोबर RC फेज नेटवर्क 3RC विभाग जोडून बनलेला असतो तुम्ही हे खाली बघू शकता म्हणून इथे जर माझ्याजवळ इनपुट सिग्नल असेल तर माझे आउटपुट 180 degree आऊट ऑफ फेज असेल दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हा फीडबॅक नेटवर्क म्हणजेच बिटा आहे हा माझा बीटा आहे म्हणून जर मी 180 degree आऊट ऑफ फेज चे आउटपुट आपलाय केले तर माझा इनपुट ला जाणारा फीडबॅक 0 degree असेल हे 180 plus 180 असे आहे म्हणजेच प्रत्येक विभागातून आपल्याला 60 मिळते म्हणून इथे 180 degree फेज शिफ्ट 0 किंवा 360 degree बनते आणि या नेटवर्क ला लॅडर नेटवर्क असे म्हणतात कारण इथे सर्व रजिस्टर आणि कॅपॅसिटर च्या व्हॅल्यू सारख्या आहेत म्हणूनच फ्रिक्वेन्सी साठी RC चा प्रत्येक विभाग 60 degree ची फेज शिफ्ट देतो इथे जर मला ऑपरेशनल ऍम्प्लिफायर चा वापर करून फेज शिफ्ट ऑसिलेटर डिझाईन करायचा असेल तर तो मी कसा करू शकते फेज शिफ्ट ऑसिलेटर ट्रांजिस्टर बेस ऍम्प्लिफायर ऐवजी ऑप अँप चा वापर करून बनवला जाऊ शकतो ऑप अँप सर्किट मध्ये स्टेबीलाइज गेन सेटिंग देतो तुम्ही ते इथे बघू शकता इथे आपण ऑप अँप बेस् ऍम्प्लिफायर चा अभ्यास करत आहोत हा आपला ऑप अँप आहे इथे एक फायदा असा आहे की RF आणि RI ची व्हॅल्यू बदलून मी अंपलिफिकेशन फॅक्टर बदलू शकते इथे आपण इन्वर्तींग अंपलिफायर चा वापर करत आहोत म्हणून आउटपुट 180 degree फेज शिफ्ट देईल ही 180 degree फेज शिफ्ट माझ्या RC नेटवर्क ला दिलेली आहे म्हणून या पॉइंटला मला 0 degree किंवा 360 degree फेज शिफ्ट मिळेल हेच आपण लिहिलेले होते ऑप अँप इन्वर्तींग मोड वापरत आहे म्हणून 180 degree देत आहे पुढे RC नेटवर्क 180 degree फेज शिफ्ट देतो आपण हे या आकृतीत बघू शकतो इथे RF आणि RI या रजिस्टर्स च्या मदतीने ऑप अँप चा गेन ऍडजेस्ट करू शकतो जेणेकरून ऑप अँप चा गेन आणि फीडबॅक नेटवर्क यांचा गुणाकार एकापेक्षा थोडा जास्त ठेवता येईल याच्यावरून आपण हवे असलेले ऑसिलेशन्स मिळवू शकतो याचाच अर्थ आपण पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहोत ती म्हणजे ऑसिलेशन सुरु व्हायला सुरवातीला A into बीटा एक पेक्षा जास्त पाहिजे एकदा ऑसिलेशन सुरू झाले की बिटा एक झाला पाहिजे तर हे आपण RF आणि RI ची व्हॅल्यू बदलून करू शकतो इथे फीडबॅक नेटवर्क आउटपुट पासून ऑसिलेटर च्या इनपुट ला जोडलेला आहे इथे आकृतीत प्रभावी RC फीडबॅक नेटवर्क दाखवलेला आहे इथे हा VI आहे तर हा Vo आहे जो Vf एवढा आहे आता ही फ्रिक्वेन्सी आहे या फ्रिक्वेन्सी ला RC फेज शिफ्ट ऑसिलेटर ऑसिलेट करायला सुरुवात करेल या ठराविक माॅड्यूल मध्ये आपण काय बघितले आहे तर आपण बघितले की आपण कशाप्रकारे RC फेज शिफ्ट ऑसिलेटर डिझाईन करू शकतो आपल्याकडे इथे इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे आपण इथे 3R आणि 3C चा वापर करून 180 degree फेज शिफ्ट मिळवली कारण 1R आणि 1 C आपल्याला 60 degree फेज शिफ्ट देतात त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी साठी R आणि C चा वापर करून फेज शिफ्ट ऑसिलेटर बघितला आपल्याकडे 12πRC into under of 12πR√6 हे फ्रिक्वेन्सी साठी चे सूत्र आहे तर इथे आपल्याकडे सूत्र आहे β चि व्हॅल्यू एक किंवा एक पेक्षा जास्त असेल तर माझा गेन 29 असला पाहिजे बरोबर आपल्याला हे माहीत आहे की जेव्हा आपल्याकडे फेज शिफ्ट ऑसिलेटर असेल तेव्हा गेन 29 असला पाहिजे आणि β हा 129 असला पाहिजे इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की β हा गेन व्हॅल्यू शी तुलना करता खूपच लहान आहे जर गेन व्हॅल्यू 29 असेल तर β 129 असणार आणि इथे 180 degree फेज शिफ्ट आहे कारण इथे आपण इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर केला आहे ही 180 degree फेज शिफ्ट आणि 3RC कडून मिळणारी 180 degree फेज शिफ्ट मिळून 360 degree फेज शिफ्ट आपण इनपुट ला देत आहोत इथे आपल्या बरखासेन क्रायटेरिया चे समाधान होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीटा बरोबर 1 याचे सुद्धा इथे समाधान होत आहे म्हणूनच दोन्ही क्रायटेरिया चे समाधान करून आपण इथे RC फेज शिफ्ट ऑसिलेटर डिझाईन करायला शिकलो आहोत इथे आपल्याला RC फेज शिफ्ट ऑसिलेटर कसा डिझाईन करतात ते समजलेले आहे आपण प्रात्यक्षित मध्ये काही उदाहरणे बघणार आहोत याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण डिझायनिंग कशाप्रकारे करू शकतो आणि कोणत्याही इनपुट शिवाय ऑसिलेटर चे आउटपुट कसे मिळवू शकतो म्हणून सुरुवातीला आपल्याकडे बीटा एकापेक्षा जास्त असतो आणि नंतर तो एक बनतो आता पुढच्या माॅड्यूलमध्ये आपण काय बघणार आहोत आपण एक दुसरा ऑसिलेटर बघणार आहोत ज्याला वेन ब्रिज ऑसिलेटर असे म्हणतात तोपर्यंत तुम्ही RC फेज शिफ्टऑसिलेटर आणि त्याचं फंक्शनिंग याचा अभ्यास करा तुम्ही हे माॅड्यूल नीट वाचा आता आपली भेट पुढच्या क्लासमध्ये होईल येथे मी तुमचा निरोप घेते